तर आपण FEM बद्दल आपली चर्चा सुरू ठेवू म्हणूनच आपण आतापर्यंत जे पाहिले ते ही कल्पना आहे की FEM ही एक भारित अवशिष्ट पद्धत आहे आणि आपण वेटिंग फंक्शनच्या काही अगदी सोप्या आवश्यकतांवर चर्चा केली मुळात फंक्शन्स आणि त्यांचे डेरिव्हेटीव्ह डोमेनवर चौरस एकत्र करण्यायोग्य असावेत आणि दुसरे म्हणजे त्यांनी सीमा अटींचे पालन केले पाहिजे बरोबर तर आता हे स्थापित झाल्यावर या FEM च्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक पाहूया ज्याला कमकुवत स्वरूपात रुपांतरित केले जाते तर आपण जे करू ते म्हणजे आपण 2 पावले विचारात घेत आहोत ज्यामुळे आपल्याला ही गोष्ट पूर्ण करण्यास मदत होईल ठीक चला तर मग समीकरणाकडे जाऊ जर आपणास येथे आपले समीकरण लक्षात घेतले तर येथे ही एक टर्म पाहू तर तेथे असे आहे की ते डबल डेरिव्हेटिव्ह असल्याचे दिसते बरोबर आणि त्यापुढे तेथे W फंक्शन आहे बरोबर तर आपण चरण 1 पाहू ठीक तर माझ्याकडे एक ।end points अर्थात दुसरे डेरिव्हेटिव्ह्ज आपण मोठ्या ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्जपेक्षा कमी ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा वापर करण्याचा निर्णय अधिक चांगला होता तर हे या संपूर्ण गोष्टीचे ddx आहे तर अशा काही युक्त्या आपल्या इंटिग्रेशन बाय पार्टस विषयी काय आहेत जर मी इंटिग्रेशन बाय पार्टस केले तर मला एक फंक्शन इंटिग्रेट करावे लागेल आणि माझ्याकडे आधीपासूनच आत डिफरेन्शिअल आहे तर हे प्रथम फंक्शन म्हणून भाग असलेल्या इंटिग्रेशन बाय पार्टस करण्यासाठी आणि हे दुसरे म्हणून टेलर केलेले दिसते तर या टर्मचे काय होते तर इंटिग्रेशन बाय पार्टस हेच एक सरलीकरण म्हणून दिले गेले आहे आता हे फक्त 1D मध्ये करणे अगदी सोपे आहे परंतु उच्च आयामांमध्ये करणे अगदी सोपे आहे परंतु त्याऐवजी ddx ऐवजी एक ∇ ऑपरेटर असेल जो फक्त एक फरक आहे आणि जेव्हा आपण 2D वर येतो तेव्हा आपण ते 2D मध्ये पाहतो परंतु एकीकरण सुलभतेशिवाय आपण काय केले आहे याकडे लक्ष द्या जर आपण या एक्सप्रेशनकडे पाहिले तर आपण एक डेरिव्हेटिव्ह U मधून W वर हस्तांतरित केले आहे p आणि U ′ वर येथे कार्यरत असणारी ही डेरिव्हेटिव्ह आता W वर हस्तांतरित झाली आहे आणि ती एक चांगली प्रकारची सममिती देते कारण आपल्याला माहित होण्यापूर्वीच FEM Wm आणि Um त्याच गॅलेरकिनची पद्धत टेस्टिंग फंक्शन आणि बेसिस फंक्शन समान आहे त्याच कुटुंबातून निवडले जाते तर मला फक्त Wm आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह्जबद्दल चिंता करण्याची गरज आहे येथे उच्च ऑर्डरची टर्म येत नाही कारण फक्त dudx नाही d2udx2 ठीक आहे तर हा पहिला चरण होता आणि चरण 2 हा अगदी सोपा पर्याय आहे ज्यास मूळ समीकरणाने आपण बदलले त्या इंटिग्रेशन बाय पार्टसद्वारे आपण जे काही युक्ती केली त्याद्वारे आपण हे बदलू शकतो म्हणून जेव्हा आपण हे बदलवितो तेव्हा आपण हे लिहू शकतो जेव्हा आपण आपल्या मूळ स्वरूपाकडे पाहू इथे तर पहिल्या टर्मचा आपण आता सामना केला आहे आता येथे माझी दुसरी टर्म आहे आणि ही तिसरी टर्म इथे आहे हे सर्व वेईन्ग फंक्शन Wm ने वजन केले आहे तर हे कसे लिहूया तर end points 0 सर्व वजा चिन्हे सध्या ठीक आहेत आणि हे मी थोडे अधिक काळजीपूर्वक लिहावे हे शेवटच्या टप्प्यावर आहे इंटिग्रेशन बाय पार्टस मधील हे पहिले टर्म आहे म्हणूनच प्रत्येकाने आपण केलेल्या युक्तीचे अनुसरण केले आहे त्यांनी फक्त इंटिग्रेशन बाय पार्टस केले आहे आता हा सर्वात प्रदीर्घ प्रश्न जो आपण येथे लिहितो त्यालाच हे FEM चे कमकुवत स्वरूप असे म्हणतात त्याला अशक्त स्वरूपाचे का म्हणतात काही अंदाज त्याबद्दल अशक्त काय आहे विद्यार्थीः चा ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्जचा ऑर्डर नाही ते केवळ कमकुवत आहे कारण मी त्या डोमेनच्या प्रत्येक टप्प्यावर अंमलबजावणी करत नाही आहे व काही अंतराने मी हे वजनदार अर्थाने त्याची अंमलबजावणी करीत आहे म्हणून त्यास अशक्त रूप म्हणतात ठीक परंतु हा फॉर्म आहे जेव्हा आपण दुसरे डेरिव्हेटिव्ह प्रथम डेरिव्हेटिव्हमध्ये हस्तांतरित केले की आपण संख्यात्मक समाधानामध्ये रूपांतरित करू ठीक तर ही पहिली गोष्ट आहे की हे कमकुवत रूप आहे जे मी उल्लेख करू इच्छित असलेली पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट लक्षात घ्या की या एका समीकरणाने संपूर्ण समस्येबद्दल केवळ डिफरन्शिअल समीकरणच नाही तर सीमा परिस्थिती देखील कशी आहे विद्यार्थी शेवटचे मुद्दे शेवटचे मुद्दे बरोबर तर माझ्याकडे तसे आहे सीमा अटी या समीकरणात दिसू लागतात ते कसे दिसतात कारण मला मूल्य माहित असणे आवश्यक आहे म्हणजे मला माहित असणे आवश्यक आहे अंतिम बिंदूवर U किंवा dU dx चे वर्तन काय आहे आणि येथे ठेवावे तर सामान्यत हा असा शब्द आहे जो ज्ञात आहे की तो असावा 1D प्रकरणातील सीमारेषाचा अर्थ सहजपणे शेवटचे बिंदू x0 आणि xn जे काही बरोबर असेल ते तर या समीकरणाबद्दलचे हे आणखी एक चांगले पैलू आहे की भिन्न समीकरण आणि सीमारेषा या दोन्ही गोष्टी एकाच शॉटमध्ये दिसू लागल्या आहेत बरोबर